आता मी शिअर मुळे पुरवठा स्थितीच्या रचनेबद्दल चर्चा करणार आहे आजचे व्याख्यान हे मागील व्याख्यानाचा पाठपुरावा असेल

मागील व्याख्यानात आपण स्प्लाइस प्लेटसाठी रचना पद्धती किंवा रचना पायऱ्यांबद्दल चर्चा केली आहे आणि स्प्लाइस प्लेट अक्षीय दाबामुळे होऊ शकते नंतर मोमेंट आणि मोमेंट मुळे टेन्शन येऊ शकते आणि शिअर देखील चित्रात येऊ शकते तर आपण एक उदाहरण पाहिले आहे आणि आपण दाखवले आहे की कॉम्प्रेशन आणि मोमेंटमुळे स्प्लाइस प्लेटची रचना कशी करावी आणि आपण पाहिले आहे की अक्षीय कॉम्प्रेशन मुळे स्प्लाइस प्लेटमध्ये विशिष्ट कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ येईल आणि बेन्डीगच्या मोमेंट मुळे देखील फ्लेंजवर विशिष्ट प्रमाणात फोर्स येईल आणि त्यामुळे एकत्रित कृतीमुळे आपल्याला स्प्लाइस प्लेटची रचना करणे आवश्यक आहे आणि जर स्प्लाइस प्लेट्सची रचना त्याच्या फ्लॅंजद्वारे जोडणीद्वारे केली गेली आहे कारण बेन्डीग आणि कॉम्प्रेशन फ्लॅंजमध्ये तयार केले गेले आहेत आणि शिअर वेव्हद्वारे काळजी घेतली जाईल म्हणून आपण शिअरसाठी वेव्ह स्प्लाइसची रचना करू आणि म्हणून जर आपल्याला शिअरसाठी पूर्वीची आकृती वेव्ह स्प्लाइस आठवली तर आपण पाहू शकतो की ते असे काहीतरी आहे स्तंभांना बोल्ट जोडणीद्वारे जोडले गेले आहे असे म्हणा तर हे स्तंभ फ्लॅन्जेस आहेत जे पूर्ण बेअरिंगमुळे जोडले जातात तर येथे आपण त्यांना योग्यरित्या विभाजित करण्यासाठी विशिष्ट संख्येने बोल्ट प्रदान केले आहेत आणि हे स्प्लाइस प्लेट्स अक्षीय भार तसेच मोमेंट ची काळजी घेऊ शकतात परंतु शिअर फोर्स वेव्हद्वारे घेतली जाईल कारण आपल्याला माहित आहे की शिअर फोर्स सामान्यतः प्लेटच्या वेव्हद्वारे घेतली जाते तरशिअर साठी वेव्ह स्प्लाइसच्या बाबतीत आपल्याला येथे काही प्लेट प्रदान करणे आवश्यक आहे तर म्हणून आता मला प्लेटचे परिमाण काय असेल हे जाणून घेणे आवश्यक आहे विशिष्ट शिअर फोर्स चा सामना करण्यासाठी जोडण्यासाठी किती बोल्टची आवश्यकता असेल तर हे मुळात शिअर साठी वेव्ह स्प्लाइस आहे तर मी एक उदाहरण पाहणार आहे आणि ते उदाहरण काही नाही तर मागील उदाहरण आहे ज्याची आपण आधीच्या व्याख्यानात चर्चा केली आहे तर पहिला भाग मी फक्त त्याचा एक संक्षिप्त सारांश देईन म्हणजे आपण आधीच्या वर्गात जे काही केले आहे ते आपण अगदी पटकन पार पाडू आणि नंतर फक्त या परिमाणांचीआणि इतर गोष्टींची योग्य आठवण करून देऊ आणि मग मी वेव्हवर स्प्लाइस प्लेटची रचना करेन तर हे एक उदाहरण आहे ज्याचा आपण विचार करू शकतो जे शेवटच्या व्याख्यानात तयार केले गेले होते जे ISHV 300 चा स्तंभ आहे आणि 500 किलो न्यूटनचा भार आणि 120 किलो न्यूटनची शिअर फोर्स आणि 40 किलो न्यूटनचा बेंडिंग मोमेंट आहे आणि आपल्याला 4 6 ब्लेड वापरून स्प्लाइस प्लेट जोडणीची रचना करणे आवश्यक आहे तर यासाठी आपण बेंडिंग मोमेंट आणि अक्षीय फोर्स मुळे स्प्लाइस प्लेटची रचना केली आहे आणि त्या रचनेसाठी प्रथम आपण जे केले ते आपल्याला SP च्या टेबल 1 मधील कॉलम सेक्शनचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र माफ करा फ्लेंजच्या फ्लेंज रुंदीची जाडी आणि वेव्ह प्लेटची रुंदी जी आवश्यक असेल आणि FUB FUFY आणि त्यांचे आंशिक सुरक्षा घटक यासारखे काही भौतिक गुणधर्म देखील नोंदवले गेले आहेत तर त्यानंतर आपण जे केले ते असे आहे की आपण असे गृहीत धरले आहे की त्याचे संपूर्ण बेअरिंग आहे आणि त्यातून आपल्याला थेट शक्ती 125 किलो न्यूटन म्हणून आढळली जी मुळात P बाय 4 आहे आणि मोमेंट Mu बाय फोर्स मोमेंटमुळे Mu बाय लीव्हर आर्म म्हणून आणि ते आपल्याला 130 72किलो न्यूटन म्हणून आढळले आणि जिथे आपण स्प्लाइस प्लेटची जाडी 6 मिमी गृहीत धरली आहे तर स्प्लाइससाठीचा रचना भार आपण मोजू शकतो तो म्हणजे P u 1 अधिक P u 2 जो 255 72 किलो न्यूटन येत आहे आणि त्यातून आपण आवश्यक विभागीय क्षेत्र शोधू शकतो जे P s भागिले Fy आहे जे 1022 9मिलिमीटर चौरस येत आहे तर एकदा विभागीय क्षेत्रफळ शोधल्यानंतर आपण स्प्लिस प्लेटची जाडी शोधू शकतो कारण रुंदी 250 मिलीमीटर मानली जाऊ शकते जी फ्लँजची रुंदी आहे तर सदस्याची बाहेरील बाजूची रुंदी 250 आहे त्यामुळे आपण स्प्लाईस प्लेटची रुंदी समान ठेवू शकतो आणि म्हणून स्प्लिस प्लेटची जाडी आपण फक्त रुंदीनुसार क्रॉस सेक्शनल करून शोधू शकतो जी 4 09 मिलिमीटर आहे आणि ती असावी 6 मिमी पेक्षा कमी नसावे आपण फक्त क्रॉस सेक्शनल बाय रुंदीने शोधू शकतो जी येत आहे 4 09 मिलीमीटर आणि ते 6 मिमीपेक्षा कमी नसावे तर आपण किमान 6 मिमी स्प्लाइस प्लेट देऊ शकतो आणि बोल्टची संख्या शोधण्यासाठी आपल्याला बोल्टचा विशिष्ट व्यास गृहीत धरावा लागेल तर या ठिकाणी आपण 20 मिलिमीटर व्यासाचे बोल्ट गृहीत धरले आहेत आणि त्यासाठी आपण 45 26 किलो येत असलेल्या सिंगल शीअरमुळे बोल्टची ताकद शोधू शकतो न्यूटन जेथे a n b हा 2 5 244 आहे जो 0 78 Pi बाय 4 d वर्ग आहे आणि f u v 400 आहे तर यावरून आपण शोधू शकतो तर पुन्हा आपल्याला बेअरिंगमुळे मिळणारी स्ट्रेंथ शोधण्याची आवश्यकता आहे तर ते देखील आपण या सूत्रावरून 2 5 kB dt f u बाय गॅमा nb शोधू शकतो तर त्यासाठी प्रथम आपल्याला kB चे मूल्य शोधावे लागेल आणि kBचे मूल्य शोधण्यासाठी आपल्याला कडाचे अंतर काय आहे आणि पिच चे अंतर काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे तर CODEL च्या तरतुदीनुसार किमान एज वरील अंतर 33 आणि पिच चे अंतर 50 असले पाहिजे आणि आपण 35 मिमी एज वरील अंतर आणि 60 मिमी पिच चे अंतर म्हणून प्रदान केले आहे तर मग आपण kB चे मूल्य शोधू शकतो जे e भागिले 3d0 आणि p भागिले 3d0 वजा 0 पेक्षा लहान असावे 25 Fu v बाय fu आणि 1 तर या गणनेवरून आपण पाहू शकतो की kB चे मूल्य 0 53 होत आहे जे सर्वात लहान आहे तर एकदा आपण kB चे मूल्य शोधले की आपण बेअरिंगमधील बोल्टची ताकद शोधू शकतो तर बेअरिंगमधील बोल्टची ताकद मी 2 5 kB dt dt गुणिले f u बाय गॅमा m v सारख्या पॅरामीटर्सची आवश्यक मूल्ये प्रदान करून शोधू शकतो ओके तर यावरून आपण बेअरिंगमधील ताकदीचे मूल्य 52 15 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो बोल्टची ताकद या दोघांपैकी जितकी लहान होईल तितकी शिअरिंग आणि धारण करण्याची ताकद आहे या दोघांपैकी एक लहान आपल्याला 45 26 किलो न्यूटन म्हणून आढळू शकते जर बोल्टची ताकद 45 26 किलो न्यूटन असेल तर नंतर आवश्यक बोल्टची संख्या शोधली जाऊ शकते तर ते या सूत्रावरून आढळू शकते जे स्प्लाइस भागिले बोल्ट मूल्यातील एकूण भार आहे टोटल लोड स्प्लाइस म्हणजे टोटल कॉम्प्रेसिव्ह लोड किंवा एक्सियल लोड तर यावरून आपण 5 65 म्हणून मूल्य शोधू शकतो म्हणून आपल्याला प्रत्येक स्प्लाइससाठी 6 संख्येचे बोल्ट प्रदान करणे आवश्यक आहे तर प्रत्येक स्प्लाइससाठी जर आपण 6 नंबरचे बोल्ट प्रदान केले तर याचा अर्थ असा की जर आपल्याला असे दिसले की 6 नंबरचे बोल्ट म्हणजे या स्थितीत 3 नंबरचे बोल्ट आणि या स्थितीत 3 नंबरचे बोल्ट तर आपण बोल्टची 3 संख्या देऊ शकतो तर त्यानुसार आपण स्प्लाइस प्लेटची लांबी शोधू शकतो तर स्प्लाइस प्लेटची लांबी 3 संख्येच्या बोल्ट्सना सामावून घेण्यासाठी आणि नंतर 2 मध्ये म्हणजे 380 मिलीमीटर तर शेवटी आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण कॉलम प्लेनवर 380 बाय 250 बाय 6 मिमीची स्प्लाइस प्लेट देऊ शकतो आकृती मी या व्याख्यानाच्या शेवटी दर्शवितो आता शिअरसाठी स्प्लाईस प्लेट शिअरमुळे स्प्लाईस प्लेटचे परिमाण कसे शोधायचे ते आपण पाहू तर शिअर मुळे स्प्लाईस प्लेटसाठी स्टेप बाय स्टेप गणना करूया तर जर आपण 20 मिमी व्यासाचा बोल्ट वापरला तर दुहेरी शिअर मध्ये बोल्टची ताकद असेल म्हणजे VDSB दुहेरी शिअर 2 गुणिले 45 असेल 26 किलोमीटर हे 45 शिअर सिंगल शिअरमुळे बोल्टच्या ताकदीमुळे आपण आधी 26 किलोमीटरची गणना केली आहे आणि येथे बोल्ट म्हणजे प्लेट वेव्हच्या 2 बाजूंना दिली पाहिजे तर जर आपण असे प्रदान केले तर प्लेट 2 बाजूला प्रदान केली जाईल जेणेकरून ती दुहेरी शिअर असेल त्यामुळे बोल्टची ताकद दुहेरी शिअर मुळे मोजली जाईल आणि जे 9 52 किलोमीटर येईल आणि तशाच प्रकारे बोल्टच्या बेअरिंग स्ट्रेंथमुळे बोल्टची स्ट्रेंथ ज्यामुळे आपण व्ही शोधू शकतो 5 K B D T Fu बाय गॅमा m bम्हणून शोधले जाऊ शकते बरोबर तर आता KB ची आपण आधी गणना केली आहे कारण आपण समान पिच आणि एज अंतर प्रदान करीत आहोत जर आपण समान पिच आणि एज वरील अंतर विचारात घेतले तर आपणKB ला 0 53 म्हणून प्रदान करू शकतो जसे आपण आधी मोजले होते की D हा 20 मिमी व्यासाचा बोल्ट आहे आणिT ही प्लेटची जाडी आहे येथे प्लेटची जाडी लहान प्लेटची जाडी असेल म्हणजे येथे वेव्हची जाडी 7 6 आहे बरोबर तर लहान 7 6 गुणिले 410 भागिले 1 25 बरोबर तर ते 66 होईल 06 लहान म्हणजे येथे प्रत्यक्षात जर आपण 2 तुकडे दिले तर त्याची जाडी एकूण 12 मिमी असेल आणि लहरीची जाडी 7 असेल म्हणून स्लाईस प्लेटची 6 मि जाडी लक्षात घेता आपण छोट्याचा विचार करू शकतो तर आपल्याला 66 06 किलो न्यूटन मिळत आहेत तरशिअर दुहेरी शिअर आणि बेअरिंगमुळे ताकद यामुळे 20 मिमी बोल्टची ताकद या 2 ताकदीपेक्षा कमी होत आहे हे आपण शोधू शकतो तर आपण 66 06 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो तर शेवटी बोल्टची ताकद आपल्या ला 66 06 किलो न्यूटन म्हणून आढळली आता शीअर स्ट्रेंथ 120 किलो न्यूटन म्हणून दिली गेली होती तर जर आपण शियर स्ट्रेंथ ही असेल तर मी शोधू शकतो की आवश्यक बोल्टची संख्या 120 बाय 66 म्हणून 1 8 म्हणजे 2 बोल्ट्सची संख्या तर जर आपण स्लाईसच्या प्रत्येक बाजूला 2 बोल्ट दिले तर आपण स्लाईस प्लेटची लांबी शोधू शकतो तर जर आपण 2 बोल्ट काढले तर तर जर ही एक स्लाईस प्लेट असेल आणि हा एक स्लाईस असेल तर हा एक कॉलम आहे ही कॉलमची वेव्ह आहे आणि नंतर जर आपण प्रत्येक बाजूला 2 नंबरचे बोल्ट दिले तर आपण लांबी शोधू शकतो ही 35 असेल कारण एज वरील अंतर 35 आहे तर हे 35 आहे आणि हे 35 आहे तर एकूण 35 गुणिले 2हे 70 येईल आणि पुन्हा 70 असेल बरोबर तर शेवटी लांबी 4 गुणिले 35 होईल तर 140 मिमी तर स्लाईस प्लेटची लांबी 140 मिमी होईल त्याचप्रमाणे रुंदी मी शोधू शकतो की रुंदी 60 होईल आणि ही 35 आहे आणि ही 35 आहे तर शेवटी रुंदी डब्ल्यू म्हणून 60 अधिक 2 गुणिले 35 होईल तर ते 130 मिमी बरोबर आहे तर स्लाईस प्लेटची लांबी आणि रुंदी 140 बाय 130 म्हणून आढळू शकते आता मला स्लाईस प्लेटची डिझाइन शिअर स्ट्रेंथ शोधायची आहे कारण मला हे पाहायचे आहे की स्लाईस प्लेटची डिझाइन शिअर स्ट्रेंथ इतकी असू शकते की स्लाईस प्लेट इतकी शिअर घेऊ शकते जी बाहेरून लागू केली जाते आता मला स्लाइस प्लेटची डिझाइन शिअर स्ट्रेंथ शोधायची आहे कारण मला हे पाहायचे आहे की स्लाइस प्लेटची डिझाइन शिअर स्ट्रेंथ म्हणजे स्लाइस प्लेट इतकी शिअर घेऊ शकते जी बाहेरून लागू केली जाते आणि त्याची तुलना करून म्हणजे डिझाइन शिअर स्ट्रेंथसह बाह्य शिअरसह आपण स्लाइस प्लेटची जाडी शोधू शकतो तर प्रथम आपण डिझाइन शिअर स्ट्रेंथ शोधू शकतो जर ते Vd असेल तर आपण Fy बाय रूट 3 गॅमा m 0 गुणिले h गुणिले टी असे लिहू शकतो जेथे h गुणिले t हे क्षेत्र क्रॉस विभागीय क्षेत्र आहे तर येथे जर आपण 250 बाय रूट 3 गुणिले गॅमा m0 हे मूल्य ठेवले तर ते 1 1गुणिले h हे 130 येइल तर हा W आपण येथे शोधू शकतो की तो 130 आहे आणि t ही स्लाइस प्लेटची जाडी आहे तर येथे 2 स्लाईस प्लेट 2 बाजूंना दिल्या आहेत तर मी 2 गुणिले t s t s प्रदान करू शकतो ही स्लाईस प्लेटची जाडी आहे बरोबर जर आपण तयार केले तर आपण शोधू शकतो 34 12 गुणिले ts किलो न्यूटन जर आपण किलो न्यूटन केले तर मला ते वजा 3 मध्ये गुणाकार करावे लागेल तर Vd डिझाइन शिअर स्ट्रेंथ 34 12 गुणिले ts जेथे ts ही स्लाईस प्लेटची जाडी आहे तर स्लाईस प्लेटच्या जाडीच्या संदर्भात त्याची रचना श स्ट्रेंथ मोजले गेले आहे आता आपण समान Vd V करू शकतो जेणेकरून मी ts चे मूल्य शोधू शकेन तर Vd 34 12 गुणिले ts आणि V हे 120 किलो न्यूटन होते तर यावरून मी ts चे मूल्य शोधू शकतो जे स्लाईस प्लेटची जाडी आहे जी 120 किलो न्यूटन बाय 34 12 असेल तर ते 3 52 मिलीमीटर होत आहे तर ते 6 मिमीपेक्षा कमी नसावे तर किमान आपल्याला 6 मिमी स्लाइस प्लेट द्यावी लागेल तर आपण वेव्हच्या प्रत्येक बाजूला 140 बाय 130 बाय 6 मिमी शीअर स्लाइस प्लेटच्या जोडीच्या जोडीची जोडी देऊ शकतो तर आता जर आपण स्लाइस प्लेट पाहण्यासाठी एकूण आकृती काढली याचा अर्थ स्लाइस प्लेट आणि हे वेल्ड वेल्ड वितरण तर आपण पाहू शकतो की समोरून पाहताना असे वाटेल की हा स्तंभ येथे आहे 2 स्तंभ जोडले गेले आहेत आणि ठीक आहे तर शिअर शिअर शिअर कॉलमचे समोरचे दृश्य असे असेल आणि हे त्यांच्या चौकटीवर अशा प्रकारे जोडले जातात तर आपण प्रत्येकी 2 संख्या दिल्या आहेत तर हे 1 व्होल्ट आहे हे दुसरे व्होल्ट आहे त्याचप्रमाणे हे 1 व्होल्ट आहे हे दुसरे व्होल्ट आहे तर प्रत्येक बाजूला एकूण 4 व्होल्ट हे आपण केले आहे आणि हे ISHB 300 आहे आणि हे प्रत्येक बाजूला एकूण 4 व्होल्ट आहे तर हे प्रत्येक बाजूचे एकूण 4 व्होल्ट आहे

जर आपण पाहिले तर परिमाण असे असेल की ते 35 नंतर 60 नंतर 35356035 असेल आणि ते देखील त्याच्या वेव्हमध्ये जोडले गेले आहे तर वेव्हमध्ये आपण पाहू शकतो की स्प्लाइस प्लेट येथे प्रदान केली आहे तर एकूण 4 व्होल्ट तयार केले गेले आहेत आणि पिच चे अंतर 60 मानले गेले आणि हे 35 आहे हे 35 आहे आणि येथे ते 35 असेल तर ही प्रत्येक बाजूला 4 व्होल्टची एकूण संख्या आहे तर 35 3535 म्हणजे हे 140 असेल आणि हे 130 असेल बरोबर तर स्प्लाईस प्लेटचा आकार 2 बाजूंनी 130 आहे हे समोरचे दृश्य आहे जे आपण पाहू शकतो आणि बाजूच्या दृश्यामध्ये आपण हे पाहू शकतो बाजूच्या दृश्यामध्ये आपण असे म्हणू शकतो की तुम्ही असे पाहू शकता तर ही ती जागा आहे जिथे स्तंभ जोडले जातात तर स्तंभ आणि स्प्लाईस प्लेट्स हे आहेत आणि आपण प्रत्येक स्प्लाईसमध्ये एकूण 6 व्होल्ट प्रदान करीत आहोत तर ही प्रत्येक बाजूला 4 व्होल्टची एकूण संख्या आहे हा व्होल्टचा 20 मिमी व्यास आहे हे बाजूचे दृश्य आहे आणि स्तंभाचा आकार हा ISHB 300 आहे ISHB 300 आहे तर अशा प्रकारे आपण स्प्लाईस प्लेटचे तपशील शोधू शकतो तर पुन्हा एकदा पटकन जाण्यासाठी किंवा आपण काय केले त्या चर्चेचा आढावा देण्यासाठी आपण पाहू शकतो की प्रथम आपण जे केले ते आपल्याला स्प्लाईस प्लेटचे परिमाण सापडले आहे तर त्यासाठी प्रथम आपण व्होल्टचा विशिष्ट व्यास गृहीत धरतो जो आपण या ठिकाणी व्होल्टचा 20 मिमी व्यास मानला आहे आणि म्हणून दुहेरी शिअर मध्ये व्होल्टची ताकद आपण 90 52 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो आणि त्याचप्रमाणे kb आधीच 0 53 आढळले आहे त्यासाठी 35 मिमी आणि पिच 60 मिमी आहे तर आपण बेअरिंगमधील स्ट्रेंथ शोधू शकतो तर 2 5 K b d T येथे लक्षात ठेवा T हा 7 आहे म्हणजे वेव्ह ची जाडी आता जर आपण विचार केला तर स्प्लाईस प्लेटची जाडी 6 मिमी आहे तर 2 बाजूंनी आपण वेव्हमध्ये स्प्लाईस प्लेट प्रदान केली आहे तर एकूण जाडी 12 मिमी असेल तर आपल्याला एकतर 7 6 mm चा विचार करावा लागेल किंवा 12 मि जे कमी असेल ते तर यासाठी आपण 7 6 चा विचार केला आहे आणि हे लक्षात घेता की आपल्याला धारण करण्याची ताकद 66 06 किलो न्यूटन म्हणून आढळली तर 20 मिमी व्होल्टची ताकद 66 06 किलो न्यूटन आहे तर हे आपल्याला सापडले की आपण व्होल्ट्सची संख्या शोधू शकतो कारण वेव्हमधील शियर फोर्स 120 किलो न्यूटन म्हणून देण्यात आला होता तर आवश्यक व्होल्ट्सची संख्या 120 भागिले 66 असेल तर ते 2 व्होल्ट्सची संख्या येत आहे तरस्प्लाईस च्या प्रत्येक बाजूला आपण 20 मिमी व्यासाच्या व्होल्टची 2 संख्या प्रदान करू शकतो तर स्प्लाईस प्लेटची लांबी 4 गुणिले 35 होईल आणि स्प्लाईस प्लेटची रुंदी 60 अधिक 2 गुणिले 35 होईल की त्याची गणना कशी केली गेली आहे हे मी आधी आकृतीद्वारे दाखवले आहे त्यामुळे मी तपशीलात जात नाही तर स्प्लाईस प्लेटचे परिमाण 140 बाय 130 असे निश्चित केले जाऊ शकते आता आपल्याला स्प्लाईस प्लेटची कडकपणा शोधण्यासाठी स्प्लाइस प्लेटची मजबूत जाडी शोधावी लागेल आपल्याला डिझाइन शीअर स्ट्रेंथ शोधावे लागेल आता शियर स्ट्रेंथची रचना करा आपण क्रॉस सेक्शनल एरियामध्ये प्लेटच्या परवानगीयोग्य शियर स्ट्रेसची गणना करू शकतो आता क्रॉस सेक्शनल क्षेत्र h गुणिले tअसेलt ही जाडी आहे तर येथे दोन्ही बाजूंना 2 प्लेट्स विरुद्ध बाजूला दिल्या आहेत तर ते 2 गुणिले ts असेल तर जर आपण हे मूल्य प्रदान केले तर h 130 च्या बरोबरीचे आहे तर आपण शोधू शकतो की डिझाइन शिअर स्ट्रेंथ 34 12 किलो न्यूटन असेल तर हे 120 किलो न्यूटनच्या स्तंभावर कार्यरत असलेल्या बाह्य शिअर फोर्स शी समतुल्य असले पाहिजे तर जर आपण या स्थितीशी समतुल्य केले तर मी शोधू शकतो की स्प्लाईस प्लेटचीजाडी 3 52 मिलीमीटर पेक्षा जास्त असावी आणि कोणत्याही परिस्थितीत कोरल तरतुदीनुसार ते 6 मिमीपेक्षा कमी नसावे म्हणून आपण स्प्लाईस प्लेटची 6 मिमी जाडी प्रदान करू शकतो तर आपण जाळीच्या प्रत्येक बाजूला 140 बाय 130 बाय 6 मिमी शीअर स्प्लाइस प्लेट्स देऊया आणि तपशील आधीच दाखवले गेले आहेत जे मी येथे पुन्हा दाखवत आहे तर येथे आपण पाहू शकतो की एज आणि पिच नुसार आपल्याला फ्लेंजमधील स्प्लाईस प्लेट्सची एकूण लांबी आणि बोल्टची संख्या देखील प्रत्येक दिशेने एकूण 6 आढळली आहे तर हे आपण वितरित केले आहे आणि वेबमध्ये बोल्टची एकूण संख्या 4 म्हणजे प्रत्येक बाबतीत 2 असेल आणि परिमाण 140 बाय 130 जाडी 6 मिमी असेल तर अशा प्रकारे तपशील तयार केला गेला आहे तर या व्याख्यानात आपण जे पाहू शकतो ते मुळात मागील व्याख्यानाचा एक भाग आहे ज्यामध्ये जेव्हा स्तंभ केवळ अक्षीय शक्तीच्या अधीन नसतो तर वाकणे आणि शिअर देखील असते तेव्हा स्तंभ विभाजनाची रचना कशी करावी हे आपण दाखवले आहे आता जर फक्त अक्षीय शक्तींचा विचार केला तर आपल्याला वेज स्प्लाइस प्रदान करण्याची आवश्यकता नाही केवळ फ्लॅंज स्प्लाइस अक्षीय आणि बेन्डीगसाठी पुरेसे असेल आणि शिअर करण्यासाठी आपल्याला वेज स्प्लाईस प्रदान करावे लागेल तर या विशिष्ट उदाहरणाद्वारे याचा अर्थ असा आहे की जेव्हा 3 प्रकारसंक्षेप फोर्स कार्य करीत असतात तर याचा अर्थ अक्षीय शक्ती बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स मग त्याच्या जोडणीचा विचार करून स्प्लाइस प्लेटची रचना कशी करावी याचा अर्थ असा आहे की जर आपण बोल्ट जोडणीचा विचार केला तर बोल्टची संख्या कशी शोधायची आणि व्यवस्था कशी केली जाईल तर स्प्लाइसची प्लेटची जाडी किती असावी हे त्या उदाहरणाद्वारे दर्शविले गेले आहे तर मला आशा आहे की हे स्प्लाईस प्लेट्सच्या रचनेवर स्पष्ट केले जाईल